तर हा विषय कॅपेसिटर्स आणि इन्डक्टर आहे तर आता कॅपॅसिटरद्वारे विद्युतधारा वाहते तेव्हा काय होते ते जाणून घ्या समजा या आकृतीमध्ये दाखविल्यानुसार विद्युतधारा खालच्या दिशेने वाहत आहे तरहे ते आहे येथे वाहणाऱ्या विद्युतधारेची दिशा दाखविली आहेआणि असे दाखविले आहे कि इलेक्ट्रॉन प्रत्यक्षात वरच्या दिशेने वाहत आहेत आणि त्या दरम्यान डायलेक्ट्रिक मटेरियल आहे आणि या दोन ही एक आणि ही एक या दोन वाहक प्लेट आहेत तरविद्युतधारेची दिशा वरच्या बाजूने आहे सामान्यत कोणत्याही धातूंमध्ये जेव्हा विद्युतधारा वाहतेमुळात इलेकट्रॉन स्थलांतरित होतात फक्त त्यामध्ये इलेकट्रॉन्स विद्युतधारेच्या अगदी विरुद्ध दिशेने वाहतात तर इलेक्ट्रॉन प्रवाह वरच्या दिशेने जाईल तर हा इलेक्ट्रॉन प्रवाह आहे तर त्यामुळे इलेक्ट्रॉन प्रत्यक्षात असे वाहतात ही वरची प्लेट आहे आणि ही खालची प्लेट आहे तरयेथे इलेक्ट्रॉन खालच्या प्लेटमध्ये असतील याचा अर्थ असा आहे की ऋण प्रभार प्रत्यक्षात जमा होईल किंवा संकलित केला जाईल येथे त्यामुळे खालच्या प्लेटवर ऋण प्रभार दाखविला आहे तर यामुळे तेथे या डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये एक विद्युत क्षेत्र तयार होईल आणि त्यामुळे ते या दोन प्लेट दरम्यान आहे आणि यामुळे ते ज्या दराने खालच्या प्लेटवर संकलित झाले होते त्याच दराने इलेक्ट्रॉनला वरची प्लेट सोडून जाण्यास भाग पाडेल त्या मार्गाने विद्युतधारेची दिशा खालच्या दिशेने असेल आणि जर या दोन प्लेट्सवर व्होल्टेज लागू केले तर स्वाभाविकपणे एकतर खालच्या प्लेटवर किंवा वरच्या प्लेटवर प्रभार संकलित होईल परंतु लक्षात ठेवा की एकूण प्रभार हा जर खालची प्लेट असेल तर तो q असेल किंवा येथे तो q असेल परंतु एकूण प्रभार ० असेल वरची प्लेट किंवा खालची प्लेट एकूण प्रभार ० असेल परंतु प्रश्न असा आहे की कपॅसिटरच्या कोणत्या भागावर म्हणजे वरच्या प्लेटवर कि खालच्या प्लेटवर एकूण प्रभार जमा होईल तर मी हे स्पष्ट करतो तर सर्व स्पष्टीकरण म्हणजे ही आकृती आहे आणि हे सर्व स्पष्टीकरण येथे आहे मी जे काही सांगितले आहे त्यानुसार बहुतेक धातूंमध्ये विद्युतधारा गतिमान इलेकट्रॉनची बनते आणि खालच्या दिशेने वाहणारी पारंपारिक विद्युतधारा आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे हे दर्शविते कि प्रत्यक्षात इलेकट्रॉन्स वरच्या दिशेने जात आहेत इलेक्ट्रॉन वरच्या दिशेने स्थलांतरित होताचआकृती ५ २ मध्ये दाखविल्याप्रमाणे ते कॅपेसिटच्या खालच्या प्लेटवर जमा होतात आकृती मी नुकतीच दाखविली आहे मी जे काही सांगितले त्यानुसार खालच्या प्लेटवर निव्वळ ऋण प्रभार जमा होतो ज्यामुळे डायलेक्ट्रिकमध्ये विद्युत क्षेत्र तयार होते आणि हे इलेक्ट्रिक फील्ड इलेकट्रॉनला ज्या दराने ते खालच्या प्लेटवर जमा झाले आहेत त्याच दराने वरची प्लेट सोडण्यास भाग पाडतात म्हणूनचकॅपेसिटरमधून वाहत जाणारी विद्युतधारा वाढते आणि जसजसा प्रभार वाढत जातोकॅपेसिटरवरती व्होल्टेज दिसून येते म्हणून असे म्हणले जाते कि एका प्लेटवरती जमा झालेला प्रभार कॅपेसिटरमध्ये संचयित केला गेला आहे कारण जर एका प्लेटवर प्रभार असेल आणि दुसऱ्या प्लेटवरती प्रभार असेल परंतु जर दोन्ही प्लेटवरती म्हणले तर ० प्रभार असेल तर त्यामुळेच एका प्लेटवरती जमा झालेला प्रभार कॅपेसिटरमध्ये संचयित केला गेला आहे तर जर पुढे गेलो तर लक्षात घ्या की दोन्ही प्लेट्सवरील एकूण प्रभार नेहमीच शून्य असतो कारण समजा एका प्लेटमधील धन प्रभार हा दुसर्या प्लेटवरील समान परिमाणाच्या ऋण प्रभाराने संतुलित केला गेला असेल तर एकूण प्रभार ० असेल तर एकूण प्रभार हा एकतर दोन प्लेट्सचा आहे म्हणून वरीलप्रमाणे जेथे व्होल्टेज स्त्रोत v हा कॅपेसिटरला जोडला आहे स्रोत आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे एका प्लेटवर धन प्रभार q जमा करतो आणि ऋण प्रभार q दुसऱ्या प्लेटवर जमा करतो समजा दोन प्लेट्स दरम्यान व्होल्टेज लागू केले आहेतर ही बाजू व्होल्टेज स्त्रोताचे टर्मिनल आहे आणि त्यामुळे प्रभार संचयित केला गेला आहे आणि q प्रभार संचयित केला जाईल आणि एकूण प्रभार ० असेल तरकॅपेसिटरच्या कोणत्याही प्लेटवरील प्रभार हा आहे आणि हा - आहे तर ही सोपी आकृती आहे तरजमा झालेला प्रभार q हा लागू केलेल्या व्होल्टेज v च्या अशा प्रकारे सम प्रमाणात आहे कि q c v आहे तसेच हे भौतिकशास्त्र नुसार देखील माहिती आहे तसेच c हा प्रमाण स्थिरांक असल्यामुळे तो कॅपेसिटरचा कॅपेसिटेन्स म्हणून ओळखला जातो आणि कॅपेसिटेन्सचे एकक फॅरेड आहे तर हे qcv माहिती आहे तर समीकरण १ पासून परिभाषित करा की कॅपेसिटेन्स म्हणजे कॅपेसिटेरच्या एका प्लेटवरील प्रभाराचे दोन प्लेटमधील व्होल्टेज फरकाशी असणारे गुणोत्तर आहे तर वस्तुतः कॅपेसिटन्स हे q किंवा v वरती अवलंबून नाही तर ते कॅपेसिटरच्या भौतिक परिमाणांवर अवलंबून असते आकृती १ मध्ये दाखविल्याप्रमाणे समांतर प्लेट कॅपेसिटरसाठी C ɛAd आहे मी आकृती आधीच दाखविली आहे जेथे A प्रत्येक प्लेटचे पृष्ठ क्षेत्र आहे d हे दोन प्लेटमधील डायलेक्ट्रिक अंतर आहे आणि एप्सिलॉन ही प्लेटमधील डायलेक्ट्रिक सामग्रीची परमिटिव्हिटी आहे तर हे आपणास माहित आहे उच्च माध्यमिक भौतिकशास्त्र पासून हे समीकरण परिचित आहे तरआकृती ४ पासूनआता हे निश्चित आणि चल कॅपेसिटरसाठी सर्किट चिन्हे दर्शविते या प्रकरणातचलचा अर्थ फक्त बाण बनवा आता हे चल आहे जेव्हा विद्युतधारा कॅपेसिटरच्या धन टर्मिनलवर प्रवेश करत आहेम्हणजे या स्थितीत कॅपेसिटर चार्ज होत आहे जर विद्युतधारा धन टर्मिनल सोडून जात असेल तर कॅपेसिटर डिस्चार्ज होत आहे हे अनुसरण आहे तर मी हे स्पष्ट करतो तर हे स्थिर कॅपेसिटरचे चिन्ह आहे आणि अशाप्रकारे चल रोधक दाखविले आहे हे स्थिर कॅपेसिटरचे सर्किट चिन्ह आहे आणि आकृती b हे चल कॅपेसिटरचे सर्किट चिन्ह आहे तर नुकतेच मी सांगितले आहे कि निष्क्रिय चिन्ह संकेतानुसार कॅपेसिटर चार्ज होत असताना विद्युतधारा कॅपेसिटरच्या धन टर्मिनलकडे वाहते असे समजले जाते तर कॅपेसिटर डिस्चार्ज होत असताना ती धन टर्मिनल सोडून वाहते आता विद्युतधारा व्होल्टेज संबंध मिळविण्यासाठी कॅपेसिटर समीकरण १ मध्ये q c v चे डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणून dqdt c dvdt आहे जेथे मी या समीकरण १ चे वेळेच्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह घेत आहे तर dq म्हणजे अगदी सुरुवातीचा पहिला अध्याय मूलभूत तत्वे पासून माहीत आहे कि i dqdt आहे तर म्हणून i dq dt आहे तर मी हे स्पष्ट करतो तर ते i आहे म्हणून डाव्या बाजूस i dqdt आहे म्हणून i c dvdt आहे तर हे समीकरण ५ आहे हा कॅपेसिटरसाठी विद्युतधारा आणि व्होल्टेज यांमधील संबंध आहे धन चिन्ह संकेत विचारात घेऊन आकृती ५ मध्ये संबंध दाखविला आहे ही बाजू i आहे ही बाजू व्होल्टेज बदलाचा दर म्हणेज dvdt आहे ही विद्युतधारा i आहे आणि हा स्लोप c आहे तर मुळात हे रेषीय समीकरण आहे म्हणून c हे जेव्हा dvdt अवलंबून नसते तर याचा अर्थ असा की या वैशिष्ट्यापासून देखील कॅपेसिटर जे समीकरण ५ चे समाधान करते त्यांना रेषात्मक कॅपेसिटर म्हटले जाते हे रेखीय असल्याचे म्हटले जाऊ शकते तर असे समजू की हे एक रेषीय कॅपेसिटर आहे तर या संबंधामुळे आपण म्हणू शकतो कि c हे y पासून पूर्णपणे स्वतंत्र आहे 'हे रेषीय कॅपेसिटर आहे तर पुढे कॅपेसिटर समीकरण ५च्या दोन्ही बाजूचे इंटिग्रेशन करून व्होल्टेज विद्युतधारा संबंध मिळवू शकतोकारण येथे i c dvdt आहे तर dvdt म्हणजे आपला dv हा १cidt असेल तर जर दोन्ही बाजू इंटिग्रेट केल्या तर मर्यादा इन्फिनिटी ते t मिळेल तर प्रश्न आता मला स्पष्ट करू द्या आता प्रश्न असा आहे की मर्यादा इन्फिनिटी ठेवली आहे आणि प्रत्यक्षात आपण v t0 लिहीत आहे कारण १ct0 t idt bt0आहे खरं तर हे समीकरण जर मी असे लिहिले तर१c समजा इन्फिनिटी ते t0 आहे जर idt लिहिले तर जर idt नंतर t0 ते t नंतर idt या प्रकारे लिहिले जाऊ शकते तरयेथे हे समीकरण आहे हे समीकरण t0 ते n आहे तर हे समीकरण १ c प्रत्यक्षात लिहीत आहे हे येथे vt0आहे हे मी स्पष्ट करतो प्रत्यक्षात ही संज्ञा १c जेव्हा इन्फिनिटी ते t0 लिहितो नंतर idt आहे जर हे समीकरण अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपणास माहित आहे कि पूर्वी त्या कॅपेसिटरमध्ये ते व्होल्टेज कदाचित ० होते म्हणजे ते व्होल्टेज v इन्फिनिटी पूर्वी ० होते तेथे व्होल्टेज नाही तेव्हा कॅपेसिटर चार्ज नाही असे लिहा तरआणि हा भाग म्हणजे जर हा भाग असा लिहिला तर मुळात हा भाग असा लिहिला तर १c id dt आणि इन्फिनिटी ते t0 आहे जर सुरुवातीस t विचारात घेतले आणि t0 t हा भाग येथे आहे तर जर असे लिहिले आणि जर इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केला तर १c idt मुळे मुळात ते dv असेल जर हे इंटिग्रेट केले तर ते vt0समजा v इन्फिनिटी असेल तर आणि येथील काही भाग पूर्वी कदाचित हे v इन्फिनिटी ० होते म्हणजेच कॅपेसिटरवर व्होल्टेज नाही तर त्या बाबतीत काय घडेल तेथे फक्त vt0 असेल म्हणूनच मी हे स्पष्ट करतो म्हणूनच तेथे हा प्रश्न आहे कि to ते t आणि हे vt0आहे प्रत्यक्षात ते vt0 v इन्फिनिटी असायला हवे होते परंतु vt0 v इन्फिनिटी ० असायला हवे किंवा समीकरण q c v किंवा qt कोणत्याही वेळी t0 qt0 c vt0 पासून मिळालेल्या संबंधावरून लिहा हे लिहिले आहे कि vt0 qt0c आहे म्हणजेचही संज्ञा t t0 वेळी मिळालेले कॅपेसिटरवरील व्होल्टेज आहे आशा आहे कि हे समजले आहे मुळात हा भाग कॅपेसिटरमधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा इतिहास बनेल ती संकल्पना आहे तर तरीही मी ते स्पष्ट करतो आणि फक्त सांगितले आहे तर याचा अर्थ असा आहे की vt0 qt0 भागिले c हे t0 वेळी कॅपेसिटरवर असणारे व्होल्टेज आहे म्हणूनचहे समीकरण ७ दर्शविते कि कॅपेसिटर व्होल्टेज हे कॅपेसिटर विद्युतधारेच्या इतिहासावर अवलंबून आहे आणि त्या कारणास्तव vt0 येथे आहे तर म्हणून कॅपेसिटरकडे मेमरी आहे जो बहुतेकदा वापरला जाणारा गुणधर्म आहे म्हणूनच हे समीकरण असे लिहित आहेत की भूतकाळापासून मी सध्या जे लिहिले आहे त्या वेळी इन्फिनिटी ते t0 t0 ते t जे मी पूर्वी लिहिले आहे आणि मी सांगितले आहे की v इन्फिनिटी ० असेल तर त्या बाबतीत म्हणून कॅपेसिटरला दिलेली ही त्वरित शक्ती p v i आहे परंतु i c dv dt आहे म्हणून प्रतिस्थापना जरी मी येथे लिहित नाही तरी ते समजण्यासारखे आहे तरयेथे i c dvdt ठेवा तर ते cv dvdt बनेलहे समीकरण ८ आहे आता कॅपेसिटरमध्ये पूर्वीसारखी साठलेली उर्जा इन्फिनिटी ते t pdt ने दिली आहे तर ते p dt आहे समजा p ही पॉवर v I आहे आणि वेळेने गुणाकार केला आहे तर ही ऊर्जा आणि इन्फिनिटी ते t आहे तर c इन्फिनिटी लिहू शकतो आणि येथे t cv dvdt ठेवा जर येथे t चे समीकरण ठेवले ते cv dvdt असेल c हा स्थिरांक या ∫च्या बाहेर घेतला आहे आणि नंतर v dvdt म्हणून dt निघून गेले आहे तर ते c ∫ t v dv बनेल आताजर इंटिग्रेट केले तर ही समजण्यासारखी सोपी गोष्ट आहे जर इंटिग्रेट केले तर १२ c v ∫ हे c v२ भागिले २ बनेलतर १२ c v २ t इन्फिनिटी ते t असेल म्हणूनकॅपेसिटर t इन्फिनिटी वेळी अनचार्जड झाला आहे मी सांगितले आहे की पूर्वी भूतकाळात केव्हातरीकॅपेसिटर अनचार्जड राहील मी सांगितले आहे v इन्फिनिटी ० असेल म्हणूनच जर ते १२ c असेल तर ते १२ c v २ होईल हे समजण्यासारखे आहे प्रत्यक्षात ते v t २ आहेपरंतु t येथे वगळले आहे फक्त v२ ठेवा ते १२ c v इन्फिनिटी २ बनेल प्रत्यक्षात ते असे असायला हवे प्रत्यक्षात ते १२ cv२ असेल जर t चे फंक्शन घेतले तरनंतर १२ cv२ इन्फिनिटी परंतु v इन्फिनिटी हे ० आहे तर t वगळले आहे १२ cv२ लिहिले आहे तर हे समीकरण १० आहे आतापुढे v q भागिले c घ्या q c v आहे हे माहित आहे आणि येथे प्रतिस्थापित करा जर येथे ठेवले तर नंतर w q २ भागिले २ c मिळेल हे समीकरण ११ आहे तर हे समीकरण म्हणजे उर्जा समीकरण आहे ही उर्जा कॅपेसिटरमध्ये संग्रहित आहे जी १२ cv २ किंवा १२ c q २आहे तरसमीकरण १० आणि ११ हे कॅपेसिटरच्या प्लेट्स दरम्यान विद्यमान विद्युत क्षेत्रात संचयित ऊर्जा देतात त्यामध्ये कॅपेसिटरमध्ये दोन प्लेट्स आहेतकॅपेसिटरच्या प्लेट्स दरम्यान विद्युतीय क्षेत्रात ऊर्जा संचयित केली गेली आहे एक आदर्श कॅपेसिटर उर्जा विसर्जित करू शकत नाही ही ऊर्जा रोधकाप्रमाणे पुनर्प्राप्त केली आहे ऊर्जा उष्णतेच्या रूपात खर्च झाली आहे परंतु या प्रकरणातजेव्हा आदर्श कॅपेसिटरची गोष्ट असेल तो ऊर्जा नष्ट करू शकत नाहीही ऊर्जा परत मिळविली जाऊ शकते तर कॅपेसिटरचे महत्त्वाचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत पहिला समीकरण ५ वरून आहे तो म्हणजे जेव्हा कॅपेसिटरवरील व्होल्टेज वेळेनुसार बदलत नसेल म्हणजे dc व्होल्टेज असेल तेव्हा विद्युतधारा i ही समीकरण ५ म्हणजे dvdt इतकी आहे समजा उदाहरणार्थयासाठी मी करत आहे समजा ही वेळ आहे आणि हे व्होल्टेज आहे आणि जर dc व्होल्टेज घेतले तर ते स्थिर आहे म्हणून कोणत्याही वेळी कोणत्याही जागी कोणत्याही बिंदूवर डेरीवेटीव्ह घ्या dvdt हे ० असेल म्हणूनच जर ते dc व्होल्टेज असेल तर विद्युतधारा I ही ० असेल म्हणजेच जेव्हा कॅपेसिटरवरील व्होल्टेज वेळेनुसार बदलत नसेल कॅपेसिटरद्वारे वाहणारी विद्युतधारा ० आहे ही निश्चितच dc व्होल्टेज लागू केल्यानंतर स्थिर स्थिती आहे या प्रकरणानंतर जेव्हा आपण dc ट्रांजीएंट पाहू त्यावेळी आपण कॅपेसिटर तसेच इंडक्टर्सचे वर्तन पाहू तर स्थिर स्थितीत कॅपेसिटर हा dc व्होल्टेजला ओपन सर्किट आहे परंतु हे स्विचिंग दरम्यान लागू नाही कारण स्विचिंगच्या वेळी गोष्टी भिन्न असतात परंतु अशा प्रकारे कॅपेसिटर dc ला ओपन सर्किट असतो तथापि जर dc व्होल्टेज कॅपेसिटरवर जोडले गेले तर कॅपेसिटर चार्ज होतो समजा कॅपेसिटरवर dc व्होल्टेज जोडले तर कॅपेसिटर चार्ज होत असेल तरदुसरा मुद्दा म्हणजे कॅपेसिटरवरील व्होल्टेज सतत असणे आवश्यक आहे ते सतत असणे आवश्यक आहे कॅपेसिटर त्यावरील व्होल्टेजच्या अचानक बदलाला विरोध करते मी हे अधोरेखित केले आहे याउलटकॅपेसिटरद्वारे वाहणारी विद्युतधारा त्वरित बदलू शकते जे आपण डी सी ट्रांजीएंट वेळी पाहू आता नाही तर उलटकॅपेसिटरकडे वाहणारी विद्युतधारा त्वरित बदलू शकते तर विशेषतस्थिर स्थितीत कॅपेसिटरचे वर्तन अभ्यासल्यानानंतरपरंतु हा विषय संपल्यानंतर डी सी ट्रांजीएंट विचारात घ्या त्यावेळी आपणास कॅपेसिटर आणि इन्डक्टरचे ट्रांजीएंट स्थितीत म्हणजे स्विचिंग दरम्यानच्या वर्तनाची अधिक माहिती मिळेल म्हणूनचयाउलट कॅपेसिटरमधून वाहणारी विद्युतधारा त्वरित बदलू शकते तर ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदर्श कॅपेसिटर ऊर्जेची उधळण करत नाही मी आधी सांगितले आहे कॅपेसिटर आपल्या क्षेत्रात ऊर्जेची साठवण करताना सर्किटपासून पॉवर घेतो आणि आधी साठविलेली ऊर्जा सर्किटला पॉवर देताना परत करतो तर आता हे सर्व कॅपेसिटर बद्दल आहे तर डीसी ट्रांजीएंटचा विचार केला पाहिजेम्हणूनच त्याच वेळी एसी सर्किट त्यावेळी रोधक कॅपेसिटेन्स इन्डक्टन्स हे सर्व येईल तर हे नंतर आहे डीसी ट्रांजीएंट पूर्ण केल्यावरआपण सिंगल फेज सर्किट पाहू त्यावेळी अधिक माहिती होईल आणि अर्थातचमी म्हणू शकतो की पहिल्या वर्षाचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम लक्षात घेतला तर ए सी ट्रांजीएंटचा अभ्यास केला नसेल तर काही उदाहरणे घेऊ उदाहरणार्थ२० व्होल्ट व्होल्टेज असणाऱ्या ३ मायक्रो फॅरड कपॅसिटरवर संग्रहित चार्जची गणना करा तसेच कॅपेसिटरमध्ये संग्रहित झालेली ऊर्जा मिळवा ते ३ मायक्रो फॅरड दिले आहे q cv आहे तर c हे ३ मायक्रो फॅरड आहे म्हणजेच ३१० to the power ६ फॅरड आहे आणि व्होल्टेज २० व्होल्ट आहे तर ते ६० मायक्रो कोलोम्ब आहे तरसंग्रहित ऊर्जा १२ cv २ म्हणजे १२ c हे ३१० to the power ६ फॅरड आहे मायक्रो फॅरड हे फॅरडमध्ये रुपांतरित करा तर१२३१० to the power ६ v २२०२ म्हणजे ६०० मायक्रो ज्यूल आहे पुढे हे दिले आहे कि २ मायक्रो फॅरेड मधून वाहणारी विद्युतधारा i ६ e to the power ३०००t मिली अँपिअर आहे सुरुवातीचे व्होल्टेज हे ० आहे असे समजून त्यावरील व्होल्टेज शोधा तर हे सूत्र माहीत आहे कि v१ c ० ते t ∫ idt v माहीत आहे म्हणजे जर मागे गेलो तर याचा अर्थ हे समीकरण मी मागे जात आहे तर हे समीकरण v १c idt आहे हे समीकरण ७ आहे नंतर ते पुन्हा खाली येईल तर या प्रकरणातसमजा हे समीकरण ७ आहे तरहे १c ० ते t idt v आहे सुरुवातीची वेळ t0 ० आहे तर V० आहे उदाहरणात २ मायक्रो फॅरड कॅपेसिटरमधून वाहणारी विद्युतधारा दिली आहे त्यावरील व्होल्टेज शोधा कॅपेसिटरवरील व्होल्टेज ० आहे म्हणजे सुरुवातीचे व्होल्टेज ०आहे म्हणजे V हे ० आहे म्हणजे येथे v हे ० आहे आणि c हे २ मायक्रो फॅरडे आहे तर१c म्हणजे २२१० to the power ६ हे ० ते t ते ६ e ३000t१० ३ आहे कारण ही विद्युतधारा मिली अँपिअरमध्ये दिली आहे ६ e to the power ३००० मिली अँपिअर आहे आपण अँपिअर मध्ये रूपांतरित करीत आहोत तर१० to the power ३ ने गुणाकार केला आहे तरम्हणूनच येथे dtआहे ते इंटिग्रेट करण्यासाठी १ e ३000t व्होल्ट असेल हे उत्तर आहे तर हे सोपे उदाहरण आहेआता पुढील एक आकृती ५ ६ आहे म्हणजेच मी ६ a म्हणेल कारण ते पाचवे अध्याय आहे तर हे सोपे सर्किट आहे का आणि व्होल्टेज v आकृती ५ या ६ b मध्ये दाखविले आहे आपणास q आणि i चा आलेख काढायचा आहे आता प्रश्न असा आहे कि हे सर्किट दिले आहे साधे एकसरी जोडणीचे सर्किट आणि एक व्होल्टेज स्रोत कॅपेसिटरसोबत एकसरी जोडणीत जोडला आहे c१ मायक्रो फॅरड दिले आहे आणि वाहणारी विद्युतधारा i आहे आणि येथे व्होल्टेज वेव्हफॉर्म दिली आहे तर प्रत्यक्षात हे रेखांकन थोडेसे असेच आहे ते प्रत्यक्षात येथे असेल तर प्रत्यक्षात घेण्यापूर्वी आधी सांगण्यापूर्वी या सरळ रेषेचा स्लोप घेतला तर हे १० व्होल्ट आहे आणि हे मायक्रो सेकंदमध्ये आहे तर जर या सरळ रेषेचा स्लोप घेतला तर ते हे १० असेल तरयेथे १० आहे आणि हे आपले २ आहे तर स्लोप हा १० भागिलें २ मायक्रो सेकंद म्हणजेच २१० to the power ६ पॉवर सेकंद असेल हा सरळ रेषेचा स्लोप आहे जर हा स्लोप असेल तर टॅन थिटा हा स्लोप आहे त्याचप्रमाणे या साठी हा स्लोप आहे तर हा स्लोप आहे या प्रकरणात येथे या सरळ रेषेसाठी तो येथे येईल तर हे केवळ १ सेकंद असेल ४ ते ५ म्हणजे केवळ १ सेकंद आणि हे १० आहेआणि हा कोन 90 पेक्षा जास्त आहे तरहे एक आहे कि स्लोप ऋण असेल त्यामुळे ते १० असेल आणि ४ ते ५ म्हणजे हे १ मायक्रो सेकंद आहे कारण हे मायक्रो सेकंदमध्ये आहे तरते ११० to the power ६० व्होल्ट प्रति सेकंद असेल हा प्रत्यक्षात सरळ रेषेचा स्लोप आहे आणि हे स्थिर आहे २ ते ४ सेकंद हे स्थिर आहे तर हे व्होल्टेज आहे म्हणजेच० ते २ व्होल्टेजते वेळेनुसार बदलत आहे आणि पुन्हा ४ ते ५ मायक्रो सेकंदापर्यंतते वेळेनुसार बदलत आहे२ ते ४ मायक्रो सेकंदाच्या दरम्यान ते स्थिर आहे हा व्होल्टेज स्रोत दिला आहे तर मी हे स्पष्ट करतो आता ते q c v आहे म्हणून q cv लिहा आणि cयेथे १ मायक्रो फॅरड आहे याचा अर्थ १० to the power ६ फॅरड आहे तरहे १० to the power ६ v म्हणजे येथे q चे एकक कुलोम्ब आहे म्हणून हे v हे १० to power ६ आहे तर हे v मायक्रो कुलोम्ब आहेया बाबतीत १०१० to the power ६ मध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये आणि हे v मायक्रो कुलोम्ब रूपांतरित केले आहे आता q चा आलेख दाखविला आहे तो पहा q v मायक्रो कुलोम्ब आहे तर q प्रत्यक्षात आपण थेट v कडे येत आहोत म्हणजे q चा आकार v सारखाच आहेकारण q v मायक्रो कुलोम्ब आहे म्हणजे v जो काही आकार असेल तेथे सारखाच आकार असेल फक्त एक गोष्ट आहे कि एकक बदलले जाईल तरजर आलेखाकडे पाहिले तर q हा y axis आहे आणि t हे मायक्रो सेकंदमध्ये आहेपरंतु हे १० मायक्रो कुलोम्ब आहे आकार सारखाच राहील सर्व काही सारखेच राहील फक्त एकक बदलले जाईल कारण मुळात v c १ मायक्रो फॅरड आहेजर ते दुसरे काही मूल्य असते तर हे १० नसते ते काहीतरी वेगळेच असते आता दुसरी गोष्ट म्हणजे iचा आलेख कसा काढला जाईल तरआता हे माहित आहे की i c dvtdt आहे तर सर्वसाधारणपणे लिहू शकतो कि C १ मायक्रो फॅरड आहे तर येथे १० to the power ६ फॅरेडमध्ये रुपांतरित केले आहे म्हणूनच १० to the power ६ dvdt आहेकारण c हे मायक्रो फॅरेडमध्ये दिले आहे आता आकृती ६ b नुसार म्हणजेच ही आकृती ६ b आहे आता ० ते स्लोप हे पाहिले आहे कि १०२ १० to the power ६ आहे आणि हे आरंभातून पुढे जात आहे तरमुळात हे माहीत आहे कि आरंभातुन जाणाऱ्या सरळ रेषेचे कोणतेही समीकरण y mx c आहे तर c हे ० आहे तर मुळात त्यावरून ही माहिती मिळते कि प्रत्यक्षात y axis वरती v आहे तर स्लोप हा १० भागिले २ १० to the power ६ असेल तर v हे २१०भागिले २१० to the power ६ t असेल जर ते दिले तर ते नंतर आकृतीवर येईल तरप्रथम ० ते २ सेकंद दरम्यान शोधा दुसरे dvtdt हा स्लोप असेल तो १० भागिले २१० to the power ६ त्या स्लोपची गणना सुरुवातीस केली जाईल हे मी सांगितले आहे तर ते ५१० to the power ६ व्होल्ट प्रति सेकंद असेल आणि २ ते ४ सेकंद दरम्यान dvtdt हे ० आहे कारण त्यावेळी dc परिमाण आहे २ ते ४ दरम्यान ते वेळेवर अवलंबून नाही तर त्याचे डेरिव्हेटीव्ह ० असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ४ ते ५ सेकंद दरम्यान मी सांगितले आहे १० भागिले १० to the power ६ आहे तर मुळात १०१० to the power ६ व्होल्ट प्रति सेकंद आहे म्हणूनच या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळ्या वेळेच्या अंतराने व्होल्टेजच्या बदलांच्या दराची गणना केली आहे आता हे माहिती करा कि ० ते २ सेकंद दरम्यान ते c dvdt आहे तर c १० to the power ६ आहे आणि ० ते २ सेकंद दरम्यान dvdt हे ५१० to the power ६ ५ एम्पीअर आहे आता२ ते ४ दरम्यान i हे ० आहे कारण dvdt हे ० आहे आणि त्याचप्रमाणे ४ ते ५ सेकंद दरम्यान i cdvdt आहे तर dvdt हे १०१० to the power ६ व्होल्ट प्रति सेकंद आहे तर या प्रकरणात c हे १० to the power ६ फॅरेड आहे १० मायक्रो फॅरेड आहेम्हणून १० to the power ६ फॅरेड १०१० to the power ६ आहे तर१० to the power ६ आणि १० to the power ६ एकमेकांसोबत रद्द होतील ते १० एम्पीअर येईल तरiचा आलेख आकृतीमध्ये दाखविला आहे आताम्हणूनच ० ते २ मायक्रो सेकंदाच्या दरम्यानती विद्युतधारा ५ एम्पीअर आहे ते स्थिर आहे त्याची गणना केली आहे नंतर २ ते ४ सेकंदते ० आहे आणि नंतर ४ ते ४ सेकंद आता ते १० एम्पीअर आहे म्हणजे ४ ते ५ दरम्यान हा आलेख आहे मला आशा आहे की हे समजले असेल तर ही गोष्ट सोपी आहे फक्त चरण दर चरण समजून घ्यावी लागेल तरहे फक्त समजण्यासाठी मी प्रत्येक चरण सोडविले आहे जेणेकरून हे सोडविताना कोणतीही समस्या येऊ नये मी आकृती आधीच दाखविली आहे तरआता dc स्थितीत आकृती ५ ८ मध्ये कॅपेसिटरमध्ये संग्रहित उर्जा शोधा तर ही माझी आकृती ५ आपणास कॅपेसिटरमध्ये संग्रहित उर्जा शोधायची आहे तर हे १००० ओहम ३००० ओहम६००० ओहम आहेआणि हे २० मायक्रो फॅरेड आहे आणि हे १० मायक्रो फॅरेड आहे आता dc स्थितीत हे सर्किट पुन्हा रेखांकित करा ते १० मायक्रो फॅरेड २० मायक्रो फॅरेड स्थिर स्थितीत ओपन असेल आणि २० व्होल्ट dc लागू केले आहे जर सर्किट वाचले तर ते ओपन आहे तर या २० मायक्रो फॅरेड वरील व्होल्टेज v१ आहे आणि हे व्होल्टेज v२ आहे तर हे ओपन आहे तरही विद्युतधारा i आहे ही विद्युतधारा i अशी वाहत आहे कारण हे ओपन आहे हे ओपन आहे तर १०००३००० आणि ६००० म्हणजे एकूण १०००० ओहम आहे म्हणून i २० भागिले १०००० एम्पीअर आहे म्हणजे ही विद्युतधारा २ मिली एम्पीअर आहे तर ही विद्युतधारा i आहे एकदा i ची गणना केली किv१ आणि v२ ची गणना सहज करू शकतो तर गणना दाखवण्यापूर्वीजर पाहिले तर २ काय असेल सारखीच विद्युतधारा i यामधून वाहत आहे तरप्रत्यक्षात v२ हे ३००० आणि ६०००३०००६००० i ते v२असेल कारण ३०००६००० एकसरी जोडणीत आहेत आणिv१ हे ३००० i असेल कारण हे व्होल्टेज v१ हे ३००० ओहम रोधकावरील व्होल्टेज आहे एकदा हे v१ आणि v२ मिळाले कि c१ आणि c२ च्या साहाय्याने संग्रहित ऊर्जेची गणना १२ c v १२ आणि १२ c v २२ च्या साहाय्याने केली जाऊ शकते तरआता तुम्हाला i२ मिली एम्पीअर मिळेल मी सांगितले आहे v१ हे ३०००विद्युतधारा i २१० to the power ३ म्हणजे ६ व्होल्ट आहे आणि v२९०००मी सांगितल्याप्रमाणे ९०००२१० to the power १८ व्होल्ट आहे हे मिली एम्पीअर म्हणजे २१० to the power ३ एम्पीअर आहे तर हे २१० to the power ३ एम्पीअर आहे आणि हे २१० to the power ३ एम्पीअर १८ व्होल्ट आहे म्हणून w १ १२ c १ v १ २ आहे तर१२ c १ हे २० मायक्रो फॅरेड दिले आहेतर २०१० to the power ६v१२ म्हणून ६६म्हणून ३६० मिली ज्यूल आहे ते मिली ज्यूलच्या स्वरूपात आहे कारण तेथे १० to the power ६ आहे त्याचप्रमाणे१२ c२v२२१२ c२चे मूल्य १० मायक्रो फॅरेड आहे तर१०१० to the power ६ फॅरेडव्होल्ट २ म्हणजे १८१८ ते १६२० मिली ज्यूल असेल तर याचा अर्थ असा आहे कीजेव्हा स्थिर डीसी लागू होते तेव्हा कॅपेसिटर ओपन सर्किटसारखे वर्तन करेल म्हणूनच कॅपेसिटर ओपन आहेत आणि सर्किटचे निराकरण अगदी सोपे आहे तर काही मूलभूत गोष्टी समजून घेणे ही अगदी सोपी गोष्ट आहे